लाईन सरफेस एरिया अँड व्हॉल्युम एलेमेंट्स इन स्पेरिकेल पोलर कोऑर्डिनेट्स मागील लेक्चरमध्ये आपण कार्टेशियन आणि सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स मधील लाईन सरफेस एरिया अँड व्हॉल्युम एलेमेंट्स बघितले होते या लेक्चरमध्ये आपण स्पेरिकेल कोऑर्डिनेट सिस्टीम वरती लक्ष केंद्रित करूया स्पेरिकेल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एखादा पॉईंट हा त्याच्या ओरिजिन पासूनच्या असलेल्या अंतरापासुन दर्शविला जातो ज्याला मी r म्हणणार आहे आणि जर मी एक प्लेन काढले ज्याच्या मध्ये हा पॉईंट आणि Z एक्सिस आहे तर हे आहे r या पॉईंट आणि ओरिजिन मधील अंतर या प्लेनमध्ये मी जर z एक्सिस पासून ओरिजिनला जोडणाऱ्या आणि या पॉइंटला जोडणाऱ्या रेषे मधील कोन मोजला तर तो असेल थिटा आणि या संपूर्ण प्लेन मधील X एक्सिस सोबत असलेला कोन phi म्हणून ओळखला जातो rx2y2z2 तर हा पॉईंट r थिटा आणि phi ने दर्शविला जातो हा पूर्ण पृष्ठभाग व्यापून घेण्यासाठी आपण r ला 0 पासून इन्फिनिटी पर्यंत बदलणार आहोत तसेच थिटा 0 ते pi पर्यंत बदलणार आहोत याचा अर्थ असा की हे अधिक Z पासून वजा Z पर्यंत बदलत आहे आणि phi हे 0 पासून 2 pi पर्यंत बदलत आहे आणि ते हा सगळा पृष्ठभाग व्यापून घेत आहे म्हणजेच ही आहे या व्हॅरिएबल्सची रेंज या r थिटा आणि phi यांमधील संबंध कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये r ने दिला जाईल आणि तुम्ही ताबडतोब बघू शकता की हे r म्हणजेच आहे x चा वर्ग अधिक y चा वर्ग अधिक z चा वर्ग यांचे वर्गमूळ rx2y2z2 थिटा हा Z एक्सिस आणि r मधील कोन आहे आणि म्हणून तुम्ही येथे लगेच बघू शकता की कोसाईन ऑफ थिटा बरोबर आहे Z भागिले r किंवा Z भागिले x चा वर्ग अधिक y चा वर्ग अधिक z चा वर्ग यांचे वर्गमूळ cosθzrzx2y2z2 तिसरे म्हणजे या r चे प्रक्षेपण x y प्लेन मध्ये आहे जे या लाल रंगाच्या जाड रेषेने दाखवले आहे जे म्हणजेच आहे r साईन ऑफ थिटा आणि तुम्ही जर मागील लेक्चर चांगल्या पद्धतीने अभ्यासले असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की हे r साईन ऑफ थिटा म्हणजेच आहे सिलेंड्रिकल को ऑर्डिनेट S आणि म्हणून x को ऑर्डिनेट असेल r साईन थिटा कोसाइन ऑफ phi y को ऑर्डिनेट असेल r साईन थिटा साइन ऑफ phi आणि ताबडतोब तुम्ही सांगू शकता की टँजेन्ट ऑफ phi बरोबर असेल सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट y भागिले x xrsinθcosϕ yrsinθsinϕ tanϕyx येथे युनिट व्हेक्टर कसे असतील इथे युनिट व्हेक्टर हे r च्या दिशेने असे असतील थिटाच्या दिशेने जे या प्लेन मध्ये असतील जेथे पॉईंट हा Z एक्सिस वर असेल तेथे हे r ला अशा पद्धतीने लंब असेल जर मी याला फिरवले जेणेकरून हे स्वतःला समांतर होईल तर हे असे खालच्या दिशेने निर्देश करील आणि सिलेंड्रिकल को ऑर्डिनेट phi व्हेक्टर अशा पद्धतीने असेल आणि ते बरोबर असेल r थिटा phi आता आपण r युनिट व्हेक्टर थिटा युनिट व्हेक्टर आणि phi युनिट व्हेक्टर लिहूयात जे ही को ऑर्डिनेट सिस्टीम तयार करत आहेत हे तिन्ही युनिट व्हेक्टर एकमेकांना लंब आहेत पण r थिटा किंवा phi यांपैकी कोणताही व्हेक्टर या स्पेस मध्ये निश्चित नाही म्हणजेच हे फिक्स युनिट व्हेक्टर नाहीयेत तुम्ही जेव्हा जागा बदल कराल तेव्हा तेदेखील बदलतील आपण त्यांना आता x y z युनिट व्हेक्टरच्या टर्म्स मध्ये लिहूयात r इकडे निर्देश करत आहे आणि जसे की आपण या आधी बघितले आहे की मी जर एक युनिट व्हेक्टर घेतले हे अंतर 1 आहे येथे z कंपोनंट असेल कोसाइन ऑफ थिटा कोसाइन ऑफ थिटा Z प्लस चे प्रोजेक्शन x y प्लेन मध्ये साइन थिटा असेल म्हणून x कंपोनंट बरोबर साइन थिटा कोसाइन phi असेल जसे की आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितले म्हणून r युनिट व्हेक्टर असेल x कंपोनंट साइन थिटा कोसाइन ऑफ phi X च्या दिशेने अधिक y कंपोनंट जो आहे साइन थिटा साइन phi y च्या दिशेने rsinθcosϕxsinθsinϕycosθz थिटा युनिट व्हेक्टर कसे असेल थिटा युनिट व्हेक्टर हा r ला लंब असेल आणि म्हणून तो जो कोन तयार करेल मी इथे तो कोण लाल रंगाने दाखवत आहे किंवा मी त्याला स्वतंत्रपणे येथे काढत आहे हा माझा पॉईंट आहे थिटा खाली निर्देश करत आहे आणि तो x y प्लेन मध्ये थिटा एवढा कोन तयार करत आहे कोसाइन थिटा हा त्याचा कंपोनंट आहे आणि त्याचा आणखी एक कंपोनंट असेल कोसाइन phi X दिशेने अधिक कोसाइन थिटा साइन phi y दिशेने Z च्या दिशेने हा कंपोनंट निगेटिव्ह असेल म्हणून हे होईल वजा साईन ऑफ थिटा गुणिले z आपण बघु शकता की मी जर येथे हा डॉट प्रॉडक्ट घेतला r डॉट थिटा तर हे 0 असेल हे तुम्हाला देईल साइन थिटा कॉस थिटा साइन थिटा कॉस थिटा कोसाइनचा वर्ग phi अधिक साइनचा वर्ग phi वजा साइन थिटा आणि कोसाइन ऑफ थिटा तर हे 0 असेल एकमेकांना ऑर्थोगोनाल असतील phi हे युनिट व्हेक्टर आहे हे सिलेंड्रिकल को ऑर्डिनेट सारखेच आहे आणि म्हणून हे को ऑर्डिनेट असतील वजा साइन ऑफ phi X अधिक कोसाइन ऑफ phi y हे सिलेंड्रिकल को ऑर्डिनेट मधील तीन युनिट व्हेक्टर आहेत cosθcosϕxcosθsinϕy sinθz sinϕxcosϕy लाईन एलिमेंट कसे असतील पोझिशन व्हेक्टर r हा स्पेरिकेल कोऑर्डिनेटस मधील पोझिशन व्हेक्टर आहे मी जर एक पॉईंट काढून दुसऱ्या पॉईंट कडे गेलो तर मी हे r पासून r अधिक dr असे बदलत आहे मी थिटाला थिटा अधिक d थिटा आणि phi ला phi अधिक d phi असे बदलत आहे म्हणून dr बरोबर असेल d ऑफ युनिट व्हेक्टर r आणि जसे की मी आधी सांगितले हे निश्चित नसेल म्हणून हे असेल dr युनिट व्हेक्टर r च्या दिशेने अधिक r गुणिले r युनिट व्हेक्टर मधील बदल r युनिट व्हेक्टर मधील बदल हा थिटा आणि phi च्या बदलामुळे असेल आठवून बघा की r युनिट व्हेक्टर काय आहे r युनिट व्हेक्टर हे म्हणजेच आहे साईन थिटा कॉस phi x अधिक साईन थिटा साईन phi y अधिक कॉस थिटा Z म्हणून dr युनिट व्हेक्टरला मी असे लिहू शकतो की कॉस थिटा कॉस phi d थिटा x अधिक साईन थिटा वजा साईन phi d phi x अधिक दुसरी टर्म कॉस थिटा साईन phi d थिटा y अधिक साईन थिटा कॉस phi d phi y हे y अधिक हा बदल वजा साईन थिटा Z तुम्ही या टर्म कडे बघा ही आणि ही drdrrdrrr rsinθcosϕxsinθsinϕycosθz drcosθcosϕdθxsinθ sinϕdϕxcosθsinϕdθysinθcosϕdϕy sinθz जर मी या साईन थिटा ला बाहेर काढले तर हे होईल वजा साईन phi x अधिक कोसाइन phi y आणि हे असेल d थिटा आणि आता या टर्म कडे बघा जिला हिरव्या रंगाने वर्तुळ केले आहे येथे जर मी d थिटा बाहेर काढले तर मला मिळेल कोसाइन थिटा कोसाइन phi x अधिक कोसाइन थिटा साइन phi y वजा साइन थिटा z आणि हा युनिट व्हेक्टर काय असेल हा थिटा युनिट व्हेक्टर असेल मी ह्या हिरव्या रंगाच्या गोष्टीला एकत्र करून लिहितो d थिटा थिटा च्या दिशेने आणि ही निळ्या रंगाची गोष्ट आणि हे जर मी d phi आणि साइन थिटा बाहेर काढले तर माझ्याकडे उरेल वजा साइन phi x अधिक कोसाइन phi y जो आहे phi युनिट व्हेक्टर म्हणून मी याला असे लिहू शकतो की अधिक साइन थिटा d phi युनिट व्हेक्टर या सगळ्याला इकडे ठेवा तर आता मला लाइन एलिमेंट काय मिळेल लाईन एलिमेंट dl बरोबर असेल dr r च्या दिशेने अधिक d थिटा गुणिले r थिटा च्या दिशेने अधिक r साईन थिटा d phi phi च्या दिशेने dldrrrdθrsinθdϕ जर मी या को ऑर्डिनेट सिस्टिम कडे बघितले मी जर हे r दिशेने फिरवले हे अंतर dr आहे मी जर थिटा बदलला तर हे अंतर r d थिटा होईल म्हणून जर या लाईन एलिमेंट मध्ये मी phi बदलला तर हे अंतर phi होईल r साईन थिटा d phi हा आहे लाईन एलिमेंट नंतर आता आपण सरफेस एलिमेंट बघुयात सरफेस एरिया एलिमेंट जो r ला लंब असेल जो थिटा ला लंब असेल आणि जो phi ला देखील लंब असेल पहिल्यांदा आपण जो r ला लंब त्याकडे बघूयात हा एलिमेंट असा काहीतरी दिसेल हे अंतर कुठे असेल हे आहे r युनिट व्हेक्टर जो r ला लंब आणि हे अंतर असेल जे की मी x y प्लेनमध्ये फिरवत आहे म्हणून हे होईल r साईन थिटा d phi आणि हे अंतर असेल थिटा मधील होणाऱ्या बदलामुळे म्हणून हे होईल r d थिटा म्हणून सरफेस एलिमेंट मी असे लिहू शकतो की ds बरोबर r d थिटा गुणिले r साईन थिटा d phi r च्या दिशेने आता आपण पुढील पानावर जाऊयात ds हे r च्या दिशेने असेल r चा वर्ग साईन थिटा मला हे बघूद्यात जर मी d थिटा पाठीमागे लिहिले d थिटा इकडे असेल म्हणून r साईन थिटा d थिटा d phi हे S च्या दिशेने आहे येथे थिटा हा 0 ते pi आणि phi हे 0 ते 2 phi 2 pi असे बदलत आहे कधी कधी याला असे देखील लिहिले जाते की r चा वर्ग d कोसाईन थिटा d phi येथे d कोसाईन थिटा हे इंटीग्रल आहे तुम्हाला हे माहिती आहे की मी या d कोसाईन थिटाला व्हेरिएबल म्हणून घेऊ शकतो dsr2sinθdθdϕsr2dcosθdϕ 0≤θ≤π 0≤ϕ≤2π 1≤cosθ≤1 कोसाईन थिटा हा 1 ते 1 असा बदलत आहे हे बरोबर का नाही आहे हे बघणे खूप सोपे आहे मी जर एक गोल घेतला त्रिज्या R असलेला हा मध्यबिंदू ओरिजिन आहे सगळे एरिया एलिमेंट्स हे S ला लंब आहेत कारण येथे एरिया त्रिज्येला लंब आहे येथे एकूण एरिया असेल इंटिग्रल ds r च्या दिशेने येथे r ची किंमत निश्चित आहे म्हणून R चा वर्ग d कॉस थिटा 1 ते 1 d phi 0 ते 2pi असताना आणि हे मिळेल 4 pi चा वर्ग एरिया एलिमेंट जेव्हा थिटाला लंब असेल तेव्हा हे कसे होईल मी येथे एरिया एलिमेंट घेत आहे जो थिटाला लंब असेल आणि त्यांनी व्यापलेले अंतर हे r च्या दिशेने आणि phi च्या दिशेने असेल phi च्या दिशेने हे अंतर असेल r साईन थिटा d phi r च्या दिशेने व्यापलेले अंतर हे dr असेल आणि हा असेल एरिया एलिमेंट S च्या दिशेने आणि एरिया एलिमेंट phi च्या दिशेने हा इकडे असेल Phi ला आणि हे पुन्हा ही को ऑर्डिनेट सिस्टीम चा वापर करेल r थिटा आणि phi यांचा लेंग्थ एलिमेंट हा phi ला लंब असेल थिटाच्या दिशेने जो r d थिटा एवढा असेल म्हणून इकडे r d थिटा आणि 1 r च्या दिशेने असेल आणि युनिट व्हेक्टर हा phi च्या दिशेने असेल म्हणून r d थिटा गुणिले dr हे phi च्या दिशेने असेल येथे व्हॉल्युम एलिमेंट काय असेल मला पहिल्यांदा येथे एक व्हॉल्युम एलिमेंट बनवूद्यात आणि तुम्ही बघू शकता की हे कशासारखे दिसत आहे हे phi च्या दिशेने असेल हे r च्या दिशेने आहे हे अंतर या मध्यभागावरती प्रक्षेपित होत आहे हे अंतर हिरव्या रंगाने दाखवले आहे किंवा हे dr लाल रंगाने दाखवले आहे हे अंतर थिटाच्या दिशेने स्थलांतरित होत आहे आणि ते आहे r d थिटा आणि हे अंतर जे दोन्हीला लंब आहे ते असेल r साईन थिटा d phi हे 3 या व्हॉल्युम एलिमेंटचे छोटे अंतर किंवा कमी उंची लांबी आणि जाडी आहे म्हणून व्हॉल्युम एलिमेंट बरोबर असेल dr गुणिले r d थिटा गुणिले r साईन थिटा d phi जे बरोबर असेल r चा वर्ग साईन थिटा d थिटा d phi याला आपण असे देखील लिहू शकतो की r चा वर्ग d कॉस थिटा d phi dVdrrdθrsinθdϕr2sinθdθdϕr2dcosθdϕ हे चित्र समजून घेण्यासाठी तुम्हाला गृहीत धरावे लागेल किंवा तुम्हाला खोलीच्या कोपऱ्याकडे बघावे लागेल आणि तुम्ही बघू शकता की किंवा तुम्ही विचार करू शकता की हा ओरिजिन आहे आणि तुम्ही विचार करू शकता थिटा phi आणि r या दिशेचा तर हे आहेत स्पेरिकेल को ऑर्डिनेट मधील लाईन एलिमेंट एरिया एलिमेंट आणि व्हॉल्युम एलिमेंट या सगळ्याचा वापर करून आपण कर्लचे समीकरण सोडवू शकतो आणि कर्ल च्या व्याख्येनुसार आपण या कोऑर्डिनेट सिस्टीम मधील डायव्हरजन्स देखील मांडू शकतो तर आपण या दोन लेक्चर मध्ये कार्टेशियन सिलेंड्रिकल आणि स्पेरीकल कोऑर्डिनेट सिस्टीम मधील लाईन एलिमेंट एरिया एलिमेंट आणि व्हॉल्युम एलिमेंट यांची समीकरणे मिळवली आहेत यांचा वापर करून आणि स्टोक्स थेरम Stoke's Theorem आणि डायव्हरजन्स थेरम चा वापर करून आपण या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ग्रेडियंट डायव्हरजन्स आणि कर्ल यांची समीकरणे काढू शकतो